आयओटी नेटवर्कच्या आवश्यकतांमध्ये कव्हरेज उच्च थ्रूपुट कमी विलंब अल्ट्रा विश्वासार्हता आणि उच्च शक्ती कार्यक्षमता समाविष्ट आहे या सेन्सर नोड्सना तैनात करण्याच्या दृष्टीने पुरेशे कव्हरेज असल्याचे आपल्याला सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि मग याची खात्री करा की आयओटी उपकरणे नियुक्त केलेल्या रूचि असलेल्या प्रदेशात संवेदनाकम्युनिकेशन च्या बाबतीत पुरेसे कव्हरेज आहे दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क समर्थित असलेले थ्रुपुट थ्रूपुट मूलत डेटा दरांबद्दल बोलते उच्च डेटा दर् हें सुनिश्चित करतात कीं विशेषत एका हानीकारक नेटवर्कद्वारे आपल्याकडे उच्च थ्रूपुट आहे उच्च डेटा दर समर्थित केले जाऊ शकतात म्हणून कमी विलंब असणे खूप महत्वाचे आहे आपणास खात्री असणे आवश्यक आहे की स्त्रोतापासून प्राप्तकर्त्याकडे रिसीव्हर साठी खर्च केलेला वेळ कमीतकमी असला पाहिजे परंतु बर्याच प्रकरणांमध्ये आयओटी नेटवर्कला रिअल टाईम रहदारीचे समर्थन करावे लागते आपण मागील व्याख्यानात पूर्वी म्हटल्या प्रमाणे डेटाचे समयोचित असणे खूप महत्वाचे आहे ही पॅकेट्स वेळेवर न मिळाल्यास डेटा नेटवर्कच्या सेवेच्या पुरेशा गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरणार नाही पुढील म्हणजे क्षतिग्रस्ततेच्या बाबतीत हस्तक्षेप आवाज इत्यादींच्या बाबतीत अल्ट्रा विश्वसनीयता पुढची एक उच्च शक्ती कार्यक्षमता आहे आम्ही कमी उर्जा नोड्स कमी बॅटरी उर्जा अत्यंत उर्जा संकुचित वातावरणाबद्दल बोलत आहोत म्हणून हे सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे की आम्ही आयओटी नेटवर्कसाठी नेटवर्किंग च्या दृष्टिकोनातून जे काही उपाय बोलत आहोत ते अत्यंत उर्जा कार्यक्षम असावेत तर आपण अधिक तपशीलांविषयी बोलण्यापूर्वी पुन्हा आयओटीच्या नमुन्यांची अंमलबजावणी करण्याबद्दल चर्चा करूया तर मी तुम्हाला अगदी सोप्या प्रकारातले उदाहरण देतो समजा हे वेगवेगळे आयओटी नोड्स वेगवेगळ्या सेन्सरसारखे आहेत या आयओटी डिव्हाइसमध्ये रेडिओ इंटरफेस प्रोसेसर सेन्सर आणि इतर काही घटकांसारखे वेगवेगळे घटक आहेत हे आयओटी डिव्हाइस डेटा संकलित करतात जो गेटवेद्वारे कदाचित प्रॉक्सी सर्व्हर द्वारे किंवा इंटरनेट द्वारे पाठवला जातो क्लाऊड डेटा साठवून ठेवेल त्याच्यावर प्रक्रिया इ क्लाउड वर विविध प्रकारचे विश्लेषक असू शकतात जे अंमलात आणले जाऊ शकतात एनिलिटिक्सच्या आधारे थोडीशी कार्यवाही होऊ शकते चला आपण काही उपायाबद्दल चर्चा करूया त्यातील एक म्हणजे एमक्यूटीटी प्रोटोकॉल आहे एमक्यूटीटी चा संपूर्ण फॉर्म मेसेज क्यू टेलीमेट्री ट्रान्सपोर्ट आहे जो आयबीएमने सादर केला होता आणि ओयासिसने 2013 मध्ये प्रमाणित केला होता एमक्यूटीटी पब्लिष सब्स्क्राइबPublishSubscribe या संकल्पनेवर आधारित आहे एमक्यूटीटीमध्ये ही मुख्य गोष्ट आहे आणि विद्यमान टीसीपी आयपीच्या वर कार्य करतो एमक्यूटीटी मध्ये अशाप्रकारे योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी योजना केली आहे परंतु हे तुम्हाला माहिती आहे की एमक्यूटीटीचीकार्य करण्याची पद्धत मुळात टीसीपी आयपी वर काम करण्यासारखी आहे परंतु आपणास माहित आहे की एमक्यूटीटीचा वेगळा प्रकार असू शकतो जेथे टीसीपी आयपी फ्रेमवर्क योग्य वापरला नसेल तू काहीतरी वेगळं घेऊन येऊ शकशील तर एमक्यूटीटीचे फायदे म्हणजे पब्लिष सब्स्क्राइब फ्रेमवर्क प्रस्तावित केले गेले आहे जे आयओटीसाठी अतिशय योग्य आहे कारण आयओटी साधने सहसा डेटा प्रकाशित करणे डेटा सेन्सिंग करणे असे असतात आणि आपल्याला ग्राहक आणि क्लायंटची मदत घेणे आवश्यक आहे जे काही एजंटमध्ये कुठेतरी बफर केलेले प्रकाशित केलेल्या डेटामधून डेटा काढण्याचा प्रयत्न करतील तर या प्रकारचे आर्किटेक्चर आयओटीसाठी योग्य आहे आणि याचा विश्वासार्ह कमी वजनाचा आणि कमी खर्चिक असण्याचा फायदा आहे हे एमक्यूटीटी पब्लिष सब्स्क्राइब फ्रेमवर्क कसे कार्य करते याचे एक उदाहरण आहे तर ह्या विशिष्ट चित्राकडे पहा आपल्याकडे एमक्यूटीटी क्लायंट आहे जो एकीकडे पब्लिशर आहे तर हा प्रकाशक तापमान आर्द्रता इ सारख्या वेगवेगळ्या संवेदनांचा डेटा पब्लिष करेल आणि हा डेटा एमक्यूटीटी ब्रोकरमध्ये प्रकाशित केला जाईल सर्व्हर असलेला एमक्यूटीटी ब्रोकर हा डेटा साठवून ठेवतो आता वेगवेगळे ग्राहक त्यांच्या स्वारस्यावर अवलंबून सदस्यता घेतील आणि या एमक्यूटीटी ब्रोकर सदस्यावर आधारित सर्व्हर प्रकाशित माहितीसह प्रतिसाद देईल हे पब्लिष सब्स्क्राइब मॉडेलवर आधारित आहे आणि अशाप्रकारे एमकेटीटी प्रोटोकॉल कार्य करतो आता आपण इतर काही गोष्टींबद्दल बोलण्यापूर्वी आणखी काही संकल्पना पाहूया एमक्यूटीटीमध्ये आपण वेगवेगळ्या घटकांबद्दल बोलत आहोत सबस्क्रायबर हे अनुप्रयोग आहेत जे सेन्सर डेटामध्ये रस घेतात हे ब्रोकर सबस्क्राईबरना पब्लिशरशि जोडण्यात मदत करतील तर हे असे कार्य करते आता या प्रकारच्या पार्श्वभूमीवर या कनेक्टिव्हिटीची विविध मॉडेल्स कोणती आहेत हे पाहूया एमक्यूटीटी विविध पद्धती प्रदान करते ज्या कनेक्ट डिस्कनेक्ट सबस्क्राईब अन सबस्क्राईब आणि पब्लिष करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात आपल्याकडे हा पब्लिशर अशा प्रकारचा आहे जो आयओटी सेन्सर मधील तापमान सेन्सरसारखा आहे हा ब्रोकरकडे डेटा पाठवेल ज्यात ही क्यूआहे जिथे डेटा ब्रोकरकडे क्यू मध्ये ठेवला जाईल आणि नंतर क्लायंटच्या सबस्क्रीप्शन नुसार डेटा पाठविला जाईल हे लॅपटॉप पीडीए मोबाइल फोन इत्यादी असू शकतात आपल्याला क्यूओएस बद्दल बोलणे आवश्यक आहे कारण क्यूओएस शिवाय आपण आयओटीचा विचार करू शकत नाही सेवेची गुणवत्ता क्यूओएस खूप महत्वाची आहे म्हणून एमक्यूटीटी प्रोटोकॉलच्या क्यूओएस साठी जे वेगवेगळे व्यवहार आहेत ते विचारात घ्यावे लागतील पहिला व्यवहार मुळात पब्लिशिंग क्लायंट आणि एमक्यूटीटी सर्व्हर दरम्यान असतो दुसरा व्यवहार एमक्यूटीटी सर्व्हर आणि सबस्क्राईबिंग क्लायंट दरम्यान असतो क्यूओएस च्या वेगवेगळ्या लेवल आहेत क्यूओएस 0 एकदाच डिलिव्हरी सुनिश्चित करते तर ही एक सर्वोत्तम प्रयत्न आणि अनएकनॉलेज डेटा सेवा आहे आणि येथे पब्लिशर एकवेळ संदेश सर्व्हरवर पाठवितो आणि सर्व्हर एकदाच त्यास सबस्क्रायबर कडे पाठवितो मुळात यामध्ये पुन्हा प्रयत्न करण्याची संधी नाही क्यूओएस १ एकदा तरी डिलिव्हरीबद्दल बोलतो जेथे संदेशाची पावती येईपर्यंत पुन्हा प्रयत्न केला जातो क्यूओएस 2 भिन्न आहे एकदा डिलिव्हरी आणि संदेश एकदा नक्की वितरीत होईपर्यंत पुन्हा प्रयत्न करणे याची खात्री करणे हा आहे तर हे एमक्यूटीटी प्रोटोकॉल असे कार्य करते आता आपण कोप प्रोटोकॉल पाहू CoAP एक प्रकारचा एप्लीकेशन लेअर प्रोटोकॉल आहे हा एक प्रकारचा सेशन प्रोटोकॉल आहे कोप प्रोटोकॉल आयओटीमध्ये भिन्न एपीआय भिन्न अनुप्रयोग चालविण्यास मदत करतो

CoAP चा संपूर्ण फॉर्म कॉन्स्ट्रेन्ड एप्लीकेशन प्रोटोकॉल आहे जो आयईटीएफने डिझाइन केला आहे कोरचे संपूर्ण स्वरूप कॉन्स्ट्रेन्ड रेस्टफुल एनवोर्मेन्ट आहे तर एचटीटीपीच्या जागी हलके इंटरफेस असलेल्या अनुप्रयोगांना चालविण्यासाठी सक्षम करण्यासाठी हा विशिष्ट कार्यरत गट या कोरसह आला आहे ही सेवा HTTP च्या समतुल्य आहे तर HTTP ऐवजी तुम्ही CORE वापरता कोर मुळात ट्रान्सपोर्ट लेयर मध्ये यूडीपी च्या वर काम करतो हा एक प्रोटोकॉल आहे ज्यास डेटाग्राम ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी प्रोटोकॉल म्हणतात ट्रान्सपोर्ट लेयर सुरक्षित करण्यासाठी कोप चार प्रकारचे संदेश परिभाषित करतो कन्फ्रॅमेबल मेसेज नॉन कन्फॉर्मिएबल मेसेज आरएसटी हा रीसेट मेसेज एकनॉलेजमेंट कन्फ्रॅमेबल मेसेज साठी प्राप्तकर्त्याने स्पष्टपणे संदेश स्वीकारला किंवा नाकारला पाहिजे तर काही कन्फर्मेशन प्राप्त करावे लागेल आणि नॉन कन्फॉर्मिएबल मेसेज प्रकाराच्या बाबतीत प्राप्तकर्ता संदेशावर प्रक्रिया करू शकत नसल्यास रीसेट संदेश पाठविला जातो तर ते एमक्यूटीटी प्रमाणे गेट पुट ऑब्सर्व्ह पुश डिलीट इत्यादी सारख्या वेगवेगळ्या मेसेजेसचा उपयोग करते तसेच हे सर्व वेगवेगळे मेसेज प्रकार जसे की गेट पुट ऑब्सर्व्हपुश आणि डिलीट एकत्रितपणे आयओटीसाठी एमटूएम कम्युनिकेशन मध्ये आयपी मल्टीकास्ट सारख्या भिन्न भिन्न गोष्टी करण्यासाठी वापरल्या जातात तुम्हाला या विशिष्ट प्रोटोकॉल मध्ये आणखी रस असेल तर बर्याच गोष्टी उपलब्ध आहेत परंतु एक्स्पोजीटरीच्या दृष्टिकोनातून मला असे वाटते की जी काही माहिती मी तुम्हाला पुरविली आहे ती पुरेशी आहे दुसर्या दृष्टिकोनातून आणखी एक प्रोटोकॉल आहे ज्यास एक्सएमपीपी प्रोटोकॉल म्हणतात ज्याचा संपूर्ण फॉर्म एक्सटेंसिबल मेसेजिंग अँड प्रेझन्स प्रोटोकॉलअसा आहे हा एमक्यूटीटी संदर्भात बोललेल्या पब्लिष सबस्क्रायबर मॉडेलवर आधारित आहे एक्सएमपीपी कम्युनिकेशन प्रोटोकॉल हा एक्सएमएलवर आधारित आहे आणि तो ट्रान्सपोर्ट लेअरच्या सुरक्षेसाठी ट्रान्सपोर्ट लेअरच्या तळाशी डीटीएलएस सुरक्षित ट्रान्सपोर्ट लेअर वापरतो हे मॉडेल डीसेंट्रलाइज आहे याचा अर्थ असा की सेंट्रलाइज सर्व्हर असणे आवश्यक नाही आणि त्याचे भरपूर फायदे आहेत जसे की हेटरोजेनस नेटवर्क हेटरोजेनस डिव्हाईसेस आणि हेटरोजेनस एजंट्स यांच्यामधील इंटरऑपरेबिलिटीला समर्थन देते हे विस्तारण्यास समर्थन देते याचा अर्थ असा की प्रायव्हसी लिस्ट मल्टी युजर चॅट पब्लिश सबस्क्राईब चॅटpublishsubscribe chat स्टेटस नोटिफिकेशन्स इत्यादी ला समर्थन करते आणि हे वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या गरजेनुसार कस्टमाइज्ड केलेल्या मार्कअप भाषेचे समर्थन करते तसेच तिच्या लवचिकतेच्या फायद्याबद्दल देखील बोलले आहे कारण ते एक्सएमएल वर आधारित आहे यापैकी काही फार उच्च स्तराची आहेत अगदी उच्च स्तरावरचा दुसरा एक एएमक्यूपी प्रोटोकॉल आहे एमक्यूपी पूर्ण एडव्हान्स मेसेज क्यूइंग प्रोटोकॉल आहे हेसुद्धा एमक्यूटीटी आणि एक्सएमपीपी प्रमाणे पब्लिष सबस्क्राईब मॉडेलवर आधारित आहे आणि हे दोन प्रकारच्या फ्रेमवर्कचे समर्थन करते एक म्हणजे पॉइंट टू पॉईंट कम्युनिकेशन आणि दुसरे म्हणजे मल्टी पॉइंट कम्युनिकेशन हे सामान्यत आर्थिक अनुप्रयोग आणि डिजिटल वित्त अशा अनुप्रयोगांसाठी वापरले जाते हे प्रवाह नियंत्रणासाठी टोकन वर आधारित यंत्रणेचा वापर करते ते सुनिश्चित करते की रिसिविंग साईडला कोणतेही बफर ओव्हरफ्लो नाही तर फ्लो कंट्रोल हे टोकन आधारित यंत्रणेच्या वापराबद्दल आहे तुम्हाला माहित आहे की याच्या जास्त तपशील मध्ये आपण जाणार नाही अगदी उच्च पातळीवर हे असे प्रकारचे एएमक्यूपीचे वैशिष्ट्य आहे जे खात्री करते की रिसिविंग साईडला कमीत कमी बफर ओव्हरफ्लो असेल आणि प्रवाह नियंत्रण संरक्षित आहे एएमक्यूपी वापरुन मेसेज डिलिव्हरी गॅरंटीज वेगवेगळ्या प्रकारची असते किमान एकदा तरी म्हणजेच संदेश वितरणाच्या बाबतीत हमी देणे परंतु हे हमी असे करू शकतात एकापेक्षा जास्त वेळा जे प्रत्येक संदेश एकदा किंवा कधीही पाठविला जात नाही याची खात्री करुन घेते आणि नक्की जे एकदा संदेश सोडत नाही याची खात्री देते आणि एकदाच वितरित होते

आय ट्रिपलई 1888 हा एक ऊर्जा कार्यक्षम नेटवर्क नियंत्रण प्रोटोकॉल आहे जो आयपीव्ही 4 किंवा आयपीव्ही 6 वरील नेटवर्क घटकांमधील सामान्यीकृत डेटा एक्सचेंज प्रोटोकॉल परिभाषित करतो हे युनिव्हर्सल रिसोर्स आयडेंटीफायरच्या वापराबद्दल बोलते आणि पर्यावरणीय देखरेखीसाठी ऊर्जा बचत केंद्रीय व्यवस्थापन प्रणाली इत्यादींसाठी विविध अनुप्रयोगांचे समर्थन करते याचा संपूर्ण फॉर्म म्हणजे डिस्ट्रीब्यूटेड डेटा सर्व्हिस रिअल टाइम पब्लिष आणि सबस्क्राईब असा आहे पुन्हा आपण पब्लिष आणि सबस्क्राईब या याबद्दल बोलत आहोत त्याच्या मूळ वैशिष्ट्यांमुळेआयओटी नेटवर्कमध्ये वापरण्यासाठी ते खूपच आकर्षक आहे हे यूडीपी ट्रान्सपोर्ट लेयर प्रोटोकॉलच्या वर पब्लिष आणि सबस्क्राईब फ्रेमवर्कचे समर्थन करते तर हा डेटा केंद्रित बायनरी प्रोटोकॉल आहे आणि या संदर्भातील डेटा टॉपिक म्हणून संबोधले जाते असे टॉपिक आहेत जसे असे वापरकर्ते आहेत की जे एखाद्या विशिष्ट आवडीच्या टॉपिकला सबस्क्राईब करतात आणि श्रोते हे ऐकतात इकडे एक विषय आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्राधान्यक्रमांचे अनेक स्पीकर्सअसू शकतात डेटा वितरणासाठी डेटा चिकाटी देखभाल सुनिश्चित करणे वितरण करण्याची अंतिम मुदत विश्वासार्हता डेटाची ताजेपणा इत्यादी सूचीबद्ध क्यूओएसचे समर्थन केले जाते लष्करी औद्योगिक आणि आरोग्य देखरेखीसारख्या अनुप्रयोगामध्ये हा विशिष्ट प्रोटोकॉल वापरण्यायोग्य असल्याचे दिसून येत आहे यासह आपण आयओटी नेटवर्कवरील दोन्ही व्याख्यानाच्या शेवटी आलो आहोत आपण ज्या सर्व प्रोटोकॉल बद्दल बोललो ते कोणत्याही प्रकारच्या आयओटी ऍप्लिकेशन आणि आयओटी आणि इंडस्ट्री 4 0 अनुप्रयोगां मध्ये वापरण्यासाठी खूप आकर्षक आहेत हे प्रोटोकॉल अतिशय आकर्षक आहेत सर्वात महत्वाच्या गरजांपैकी एक म्हणजे जोडलेले वर्तन आणि याकरिता हे सर्व प्रोटोकॉल पब्लिष सबस्क्राईब वर आधारित ज्याबद्दल आपण या व्याख्यानात व मागील व्याख्यानात बोललो आहोतहे आपल्याला या प्रकारची जोडलेली प्रणाली जोडलेले नेटवर्क आणि त्यातील वर्तन सामग्री तयार करण्यास मदत करतील याबरोबरच आपण या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत धन्यवाद